तर अंतिम मॉड्यूल येथे आपण आतापर्यंत अविभाज्य समीकरणांबद्दल आपण काय शिकलो आहोत याचा सारांश देतो आणि ही बाह्यरेखा असेल आपण पाहिलेल्या दोन मुख्य पद्धती पृष्ठभाग आणि खंड अविभाज्य आहेत तर मग आपण फक्त त्यांच्यामधील फरक सूचीबद्ध करू येथे नवीन संकल्पना रडार क्रॉस सेक्शनची असेल जी RCS म्हणून संक्षिप्त आहे तर हे असे आहे की आपल्याला सर्व सिद्धांत माहित आहेत की आपण शिकलो की शेवटी आपल्याला कसे ते उपयुक्त आहे याची गणना करण्यासाठी याचा उपयोग केला आणि या संगणकात आपण मोजायच्या काही संगणकीय समस्या कोणत्या आहेत याबद्दल थोडेसे एक छोटेसे शब्द तर पृष्ठभागावर जाण्यापूर्वी आणि पृष्ठभाग आणि व्हॉल्यूममध्ये फरक पाहण्यापूर्वी मला PEC च्या उपस्थितीत पृष्ठभाग अविभाज्य समीकरणांबद्दल एक सेकंद द्रुत बाजूला घ्यावेसे वाटते तर PEC म्हणजे काय PEC एक परिपूर्ण इलेक्ट्रिक कंडक्टर आहे म्हणजे एक परिपूर्ण इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणजे ज्याचा अर्थ बोलतोय आपण परिपूर्ण धातूसारखे संबोधित करू तर परिपूर्ण धातूचा गुणधर्म काय आहे त्याची कनेक्टिव्हिटी अनंत आहे आपण सर्व या गोष्टीचा अभ्यास केला आहे की ते सर्व चार्जेस वोल्युम वर नाही तर पृष्ठभागावर राहतात विद्यार्थीः पृष्ठभाग आतापर्यंत आमच्याकडे जे फॉर्म्युलेशन येथे दर्शविले गेले आहे ते मूळ स्वरूपाचे होते आपण व्हेरिएबल्सला भौतिक अर्थ लावला होता म्हणून जेव्हा मी TM ध्रुवीकरणाकडे पाहिले तर माझा फाय काय होता माझ्या फायचे भौतिक प्रमाण किती होते विद्यार्थीः इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड बरोबरच विशेषत ϕ हे E चे z अवयव होते बरोबर आणि ∇ϕ • nˆ म्हणून आपण एक व्याख्या दिली होती आपण ते काय केले जे प्रमाणित होते आपण ते पूर्ण केले होते हे पृष्ठभागावरील H टँजेन्शियलचे प्रमाण आहे म्हणूनच आपण हे समीकरणे TE ध्रुवीकरणात असलेल्या स्पर्शिक विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांच्या रेखीय संयोजनाच्या क्रमवारी म्हणून वर्णन केले त्याचप्रमाणे आपण TE ध्रुवीकरणासाठी असल्यास आपल्याला E टेंजेन्शियल आणि Hz मिळेल तर जर कंडक्टर बनला असेल तर याचा अर्थ असा आहे की ऑब्जेक्ट एखाद्या परिपूर्ण इलेक्ट्रिक कंडक्टरद्वारे बनलेले आहे माझा अर्थ काय आहे की आपण फक्त या समीकरणांची प्रणाली वापरली पाहिजे कारण त्या बदलल्या पाहिजेत तर PEC च्या सीमारेषाच्या अटी काय आहेत किंवा या दोघापैकी शून्य किंवा दोघेही नॉनझेरो आहेत त्या सीमेवरील अटी काय आहेत विद्यार्थीः E स्पर्शिक खाली ई स्पर्शिक बरोबर लक्षात ठेवा हा माझा प्रॉब्लेम होता बरोबर तर z बोर्डातून बाहेर येत होता जो माझा z ऍक्सिस होता आणि Ez ज्याठिकाणी पूर्णपणे प्लेनमधुन बाहेर पडणार्या कंडक्टरच्या पृष्ठभागावर आहे तर Ez 0 होणार आहे कारण एका परिपूर्ण धातूवर पृष्ठभाग नेहमी काय असतात विद्यार्थीः ते नॉर्मल आहे पूर्णपणे नॉर्मल म्हणून फील्ड नेहमीच नॉर्मल असतात परंतु तर TM ध्रुवीकरणात E हे Ez करणे भाग आहे आणि H हे xy प्लेनमध्ये आहे म्हणून TM ध्रुवीकरणमध्ये z दिशेने विद्युत क्षेत्राचा कोणताही घटक असणार नाही बरोबर तर PEC साठी आपण असे म्हणू शकतो की Ez बरोबर 0 आहे मी Htan बद्दल काही बोलू शकतो का आपण काहीही सांगू शकत नाही कारण जे काही असेल ते समस्येवर अवलंबून असेल तर PEC साठी Ez बरोबर 0 आहे आपण इतर कोणत्याही शक्यतांचा विचार करू शकता आपण फाय शून्य नसलेल्या संभाव्यतेबद्दल विचार करू शकता परंतु ∇ϕ • nˆ शून्य आहे हे कोणत्या प्रकारचे साहित्य असेल विद्यार्थीः PMC PMC बरोबर आहे ते बरोबर जर माझ्याकडे परिपूर्ण असेल तर विद्यार्थीः चुंबकीय त्या प्रकरणात चुंबकीय मार्गदर्शक Htan 0 असेल Ez 0 बरोबर नाही परिपूर्ण चुंबकीय मार्गदर्शक काय आहे ही काल्पनिक वस्तू आहे हे असे आहे जसे मॅक्सवेलच्या समीकरणांपूर्वी आपल्याकडे विद्युत प्रवाह होता परंतु चुंबकीय प्रवाह नाही परंतु समीकरणांच्या प्रणालीला समरूपता देण्यासाठी आपण एक चुंबकीय प्रवाह जोडला तर त्याचप्रमाणे मी फक्त पूर्णत्वासाठी जेथे PEC बद्दल बोलतो मी PEC याबद्दल बोलतो ठीक आहे मी समतोल प्रमेय काही वापरल्यास हे उपयोगी ठरेल कारण म्हणूनच मी येथे त्याचा उल्लेख करीत आहो कारण समतोल प्रमेयांचा उपयोग करून मी काल्पनिक परिचय देऊ शकतो विद्यार्थी करेन्ट मॅग्नेटिक करंट किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणूनच मी म्हणत आहे की मला त्याची एक नोंद घ्यायची आहे तर मग आता माझ्या समीकरणांच्या प्रणालीचे काय होते यापूर्वी समजा मी ही पृष्ठभाग N विभागात तोडला कॅपिटल N विभाग तर या समीकरणात किती व्हेरिएबल्स होते या समीकरण प्रणालीचा आकार किती आहे 2N × 2N बरोबर आता PECच्या बाबतीत काय होते येथून अस्तित्त्वात असलेल्या सर्व अटी जे आपण जगू शकणार नाही अश्या काही आहेत विद्यार्थी ϕ 0 असेल तर ही संज्ञा इथे आहे आणि ही संज्ञा इथे आहे विद्यार्थी 0 0 आणि 0 म्हणूनच फक्त या दोन गोष्टी टिकून आहेत तर माझ्याकडे फक्त आहे ∮g1r r ′ ∇ϕ · nˆ dl ϕir ′ ∮ g2r r ′ ∇ϕ · nˆ dl 0 तर हे मला एक N × N सिस्टम देते तर काही अर्थाने ही एक सोपी समस्या आहे की आधीच्या समीकरणांच्या प्रणालीपेक्षा हे आणखी सोपे का आहे ते मला सांगू शकेल मला कोणत्या टर्मची चिंता करण्याची गरज नव्हती विद्यार्थीः ग्रॅड g ∇g · nˆ आणि ∇g · nˆ मध्ये एक विशिष्ट समस्या होती विद्यार्थी एकवचनी ∇g · nˆ मध्ये एकवचनीमुळे अधिक त्रास होतो आणि समाकलित कसे केले गेले याबद्दल सावधगिरी बाळगणे मला एक 12 किंवा 12 मिळाले परंतु एक परिपूर्ण इलेक्ट्रिक कंडक्टरसाठी समस्या तेथे नाही कारण ∇g टर्म निघून गेली मी फक्त g आणि g बरोबर शिल्लक आहे जे एकात्मतेचे होते जे एकात्मिक होते तर आपण हे कसे सुरू कराल याचा अर्थ असा आहे की तुम्ही परिपूर्ण धातूचा आचरण असलेल्या समस्येचे निराकरण कराल म्हणजे परिपूर्ण विद्युत वाहक ठीक आहे तर काही अर्थाने ही सर्वात सोपी गोष्ट आहे जी आम्ही तुम्हाला PEC माहित असलेल्या आपल्याबरोबर संपूर्ण चर्चा सुरू केली असती आणि नंतर ते डायलेक्ट्रिक वस्तूंसाठी बनविली असेल परंतु आम्ही ते इतर मार्गाने केले आहे